चला आता सहाव्या आठवड्यातील पाचव्या वर्गाला सुरुवात करू तर शेवटच्या वर्गामध्ये मी तुम्हाला डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रीफ्युगेशनची ओळख करून दिली आणि त्याबाबत आपण बरेच बोललो जर आपण शेवटच्या वर्गांमध्ये गेलो आणि आठवायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला सांगितले होते ही हिप्पोकॅम्पस न्यूरॉनवर 1995 ते 2000 दरम्यान बरेच काम झाले त्यानंतर 2000 ते 2003 दरम्यान हे सर्व तंत्रज्ञान स्पायनल कॉर्ड न्यूरॉनसाठी वापरण्यात आले आणि मी तुम्हाला सांगितले होते की 1980 च्या दरम्यान डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रीफ्युगेशन टेक्निक मोटर न्यूरॉन साठी वापरली गेली होती तर एम्ब्र्योनिक मोटर न्यूरॉनच्या स्पाइनल कॉर्डकडे जर पाहिले तर सारखेच तर्क वापरण्यात आले आहेत जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर त्यामध्ये कुठल्या पद्धतीने पेशी वेगळ्या केल्या आहेत हे कळेल तर स्पायनल कॉर्ड हा असा काही दिसेल त्यानंतर हा एम्ब्र्योनिक जवळपास त्यालाच चिकटलेला असतो तर जेव्हा तुम्ही प्राणी हा वरून पाहता त्या वेळेस तुम्हाला त्याचा डोर्साल व्ह्यू मिळतो आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला खालील बाजूने पाहता उदाहरणार्थ तुम्ही हा प्राणी वरून पाहत आहात आणि ही तुमची डोर्साल बाजू आहे तुम्ही त्याला खालील बाजूने पाहता ही त्याची व्हेंट्रल बाजू आहे जर तुम्ही स्पायनल कॉर्ड पाहिला असेल तर तो प्राण्यांमध्ये असा काही दिसतो उदाहरणार्थ हा माणूस आहे जर तुम्ही बाजूने स्पायनल कॉर्डला याबाजूने पाहिले आणि त्याच बरोबरीने दुसऱ्या बाजूने पाहिले आणि तुम्ही स्पायनल कॉर्ड हा व्हेंट्रल बाजूने पाहता त्याच बरोबरीने तुम्ही तो डोर्साल बाजूने सुद्धा पाहता तर ही संकल्पना लक्षात ठेवा तर हे खूप मनोरंजक आहे तीच स्पायनल कॉर्ड हा असा दिसतो ज्याप्रमाणे तुम्ही हा कागद दुमडला आहे त्याप्रमाणे असाच दुमडा जेथे कोठे मी रेषा ओढली असेल तर तुम्हाला काही जवळपास असे मिळेल त्यानंतर पुन्हा दुमडा मग आपल्याला असे काही मिळेल तऱ हा आहे या बाजूचा मध्य भाग आणि ही त्याची दुसरी बाजू तर आता या दोन बाजू बाहेरच्या बाजूने दुमडू दुसऱ्या शब्दात या दोन बाजू हे त्यांचे व्हेंट्रल हॉर्न आहेत तुम्ही माझ्याकडे व्हेंट्रल बाजूने पाहता आणि मी याच्या दुमडलेल्या बाजूला ठेवल्या तर तर आता तुम्ही माझे दोन्ही हात पाहू शकता तेसुद्धा दोन्ही बाजूने तुम्ही हे पाहण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही दोन्ही हाताकडे पाहिले या बाजूने आणि या बाजूने तर ते हिरव्या रंगाचे आहेत जर तुम्ही माझ्या दोन्ही हाताने या बाजूने पाहिले तर त्यांचा रंग म्हणजे हा लाल असेल आता मी तुम्हाला येथे काही दाखवतो तर हा लालबाग आहे हा असा आहे आणि हा एक हात आहे की जो तुम्ही निळ्या रंगाने दाखवला आहे एक सेकंद हा निळ्या रंगाचा भाग आहे आणि तो असा दुमडला आहे तर येथे असे दिसून येते की निळा भाग जर वर असेल तर ती रचना काहीशी अशी दिसेल जसे की थोडीशी वक्र आणि हा त्याचा निळा भाग आहे की ज्याला मी रंग दिला आहे तर आता तुम्हाला मोटर न्यूरॉन्सची कल्चर करायचे असेल तर तुम्हाला स्पायनल कॉर्ड मोटर न्यूरॉनचे लोकेशन माहीत असायला हवे स्पायनल कॉर्ड मोटर न्यूरॉनची लोकेशन हे इथे आहे ज्याला आपण व्हेंट्रल हॉर्न असे म्हणतो परंतु आता तेथील पेशी ह्या मोटर न्यूरॉनसोबत आहेत आणि त्यांचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे अल्फा आणि दुसरी म्हणजे ग्यामा परंतु त्यांच्यामध्ये कुठलाही प्रकारचा महत्त्वाचा फरक नाही तर सुरुवातीला परंतु एम्ब्र्योनिक फेजमध्ये अल्फा पेशी असतात त्या आकाराने थोड्या मोठ्या असतात आणि ह्या पेशी आकाराने थोडाशा लहान असतात आता हे सोडून द्या आता तुमच्याकडे एक मालिका आहे जर तुमच्याकडे अल्फा पेशी असतील आणि येथे कुठेतरी ग्यामा पेशी असतील आणि त्याच बरोबरीने विविध पेशी प्रकाराचे मालिका सुद्धा असेल तिच्यामध्ये तुमच्याकडे ओलीगोस वास्तवित मायक्रोग्लीया आणि ओलीगोस किंवा ओलीगोडेंडरोसाइट्स आणि काही एस्ट्रोसाईट आहेत त्याचबरोबरीने सेंट्रल कॅनल च्या आसपास एका विशेष लोकेशनला किंवा बरोबर केंद्रांमध्ये तुम्हाला खूप साऱ्या स्टेम सेल्स मिळतील तर आता पुन्हा एकदा तीच समस्या जर आपल्याला आठवत असेल आता येथे कुठल्याही प्रकारचा लंबवर्तुळाकार अडल्ट हिपोकॅम्पस न्यूरॉन नाहीये आता तुमच्याकडे एम्ब्र्योनिक मोटर न्यूरॉन आहे आणि त्यामध्ये तुमच्याकडे अल्फा मोटर न्यूरॉन mn बरोबर ग्यामा मोटार सुद्धा आहे की जे आकाराने खुप लहान आहेत त्यानंतर तुमच्याकडे ओलिगो मायक्रोग्लीया एस्ट्रोसाईट आणि त्यांची मालिका आहे त्याच्या बरोबरीने काही तंत्रज्ञान सुद्धा आहे याबाबतीतला एकदम सुरुवातीचा प्रबंध जर मला मिळाला तर मी नक्कीच तो तुमच्यामध्ये पसरविली यामध्ये डेन्सिटी ग्रेडियंट कॉलम तयार करणे आणि आणि विविध पेशी वेगळ्या करणे हे दिले आहे हे सर्व करण्यात आली तुम्हाला सुरुवातीला एक एम्ब्रियो घ्यावा लागेल आणि मग त्याचा हा भाग डिसेक्ट करावा लागेल आणि एकदा जर तुम्ही हा भाग डिसेक्ट केला तर तुम्हाला व्हेंट्रल हॉर्न दिसतो ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पेशी करू डीसोसिएट शकता आणि या सर्व पेशी वेगळ्या करण्यासाठी तुम्ही डेन्सिटी ग्रेडियंट कॉलमचा वापर करतात यांचा वापर करून तुम्ही या पेशी वेगळ्या करत आहात एकदा यापेक्षा तुम्ही वेगळ्या केल्या तर तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी डेन्सिटी ग्रेडियंट कॉलमवर साध्य करता येईल ज्या मोठ्या पेशी आहेत त्या मोटार न्यूट्रान्स आहेत आणि त्या खूप छान असा लेयर तयार करतात आणि जर तुम्ही खरोखरच उत्तम असाल तर तुम्हाला एक पातळ लेयर मिळेल की ज्यामध्ये प्युअर मोटार न्यूरॉन्स आहेत आणि जर आठवत आहे ज्या मध्ये आपण सुक्रोज सोबत नीकोडेन्झ आणि काही विशेष उपकरणे त्यांचा वापर डेन्सिटी मोजण्यासाठी केला जातो हे वापरले मी तुम्हाला काही प्रबंध देतो त्यात तुम्ही तपासा त्यामध्ये कुठल्या प्रकारची उपकरणे वापरली आहे तिच्यामुळे डेन्सिटी ग्रेडियंट कॉलम मोजता येतो हे पाहता येईल तर हे प्युअर मोटर न्यूरॉन म्हणजे एम्ब्र्योनिक मोटर न्यूरॉन आहेत EMN मोटर न्यूरॉन डिसॉर्डर एम्ब्र्योनिक सिस्टीम च्या माध्यमातून शिकण्यासाठीआपल्याला एम्ब्र्योनिक मोटर न्यूरॉन सारख्या स्त्रोताची गरज आहे आणि पुन्हा एकदा त्यासाठी जी प्रोसेस आहे ती म्हणजे डेन्सिटी ग्रेडियंट जी प्रक्रिया होत आहे त्याच्यामुळे आता थोडीफार प्रगती दिसत आहे आणि हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि ते करण्यासाठी इमिनो सेपरेशन ऑफ सेल्स वापरतात इमिनो सेपरेशन ऑफ सेल्स समजून घेण्याआधी तुम्ही त्याच्या मूलभूत गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे तर पेशी ही डायनामिक सिस्टीम आहे की तिच्या पृष्ठभागावरती खूप सारे रिसेप्टर आहेत आणि पेशी ची खरी ओळख तिच्यावरील विविध रिसेप्टर मुळे होते उदाहरणार्थ पेशींची वाढ होत असताना एका ठराविक वेळेला तिची x किंवा y असे त्यांच्या रिसप्टरची वाढ होते जर तुमच्याकडे तंत्रज्ञान असेल तर त्यामध्ये तुम्ही अँटीबॉडी वाढवू शकता तिच्या ह्या रिसेप्टर च्या विरुद्ध काम करतील आणि मग या सेल वॉल वेगवेगळे करून त्या सर्व पेशींचे प्रकार वेगवेगळे करू शकतील तर आता मी इथे काढून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल उदाहरणार्थ येथे माझ्याकडे वेगवेगळ्या पेशी आहेत परंतु त्यांचा आकार हा सारखा आहे परंतु त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत हे मला माहित आहे मग आता हे मला कसे माहित आहे कारण एक गोष्ट म्हणजे कि या पेशींना विशिष्ट असे रिसिप्टर आहेत मी येथे फक्त वेगवेगळे रंग दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल हे त्याचे एक्स्टर्नल रिसप्टरस आहेत तर येथे आपल्याला हिरवा रंग आणि निळा रंग दिसत आहे आता मी तुम्हाला एक परिस्थिती देतो मी तुम्हाला सांगितले आहे मला हिरव्या खुणा किंवा हिरव्या पेशी द्या आणि मला विश्वास आहे ही या हिरव्या पेशी म्हणजे मोटार न्यूरॉन्स आहेत आणि ह्या त्याच्या प्रोसेस आहेत व त्या त्यांची डेव्हलपमेंट एका विशिष्ट फेजमध्ये दाखवतात मला माहित आहे E14 मोटार न्यूरॉन या प्रकारची रिसेप्टर दाखवतात परंतु E16 किंवा E17 नंतर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिश्रण होऊ शकते परंतु जर मला माहित असेल की हा तो भाग आहे आणि ही ती विशिष्ट परिस्थिती आहे आणि मग ह्या मोटर न्यूरॉन आहेत की ज्या प्रामुख्याने हे रिसेप्टर दाखवतात जे मी नेहमी म्हणतो जर तुम्हाला एक उत्कृष्ट सेल कल्चरीस्ट बनायचं असेल तर तुम्हाला कायम तुमच्या प्रगती वरती आणि डेव्हलपमेंट बायलॉजी वर लक्ष ठेवून असायला हवे कारण ते खूप गरजेचे आहे जर तुम्हाला विकास समजला किंवा जर तुम्ही वेगवेगळ्या डेव्हलपमेन्ट वर बायलॉजी च्या वेगवेगळ्या दृष्टीने लक्ष ठेवले तर तुम्हाला न्याय निर्णय करायला सोपे जाईल आणि हेच मला उपयोगी सुद्धा येईल तर अंदाजे E14 मध्ये मोटार न्यूरॉन्स आहेत आणि त्यावर विशिष्ट असे रिसेप्टर सुद्धा आहेत मी आत्ताच तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या मध्ये की कशा प्रकारे लोक मोटार न्यूरॉनच्या सेपरेशनच्या वेगवेगळ्या बाबी पाहतात आता खूप मनोरंजक रित्या समांतर पद्धतीने त्यांनी काय केले ते पहा तेथे एक जण होता की ज्याने नुकतीच एक अँटीबॉडी या भागा विरुद्ध विकसित केली जि मी इथे अधोरेखित करतो हे अँटीबॉडी रिसेप्टरच्या सेल्युलर डोमेनच्या विरुद्ध आहे ते रिसेप्टर म्हणजे x y z आहेत जे आपल्याला आधीच माहित आहे आता एकाने खरच एक हुशार गोष्ट केली जी तुम्हाला आवडेल त्यांनी काय केले मी त्याबाबत तुम्हाला प्रबंध पाठवेल त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल त्यांनी अँटीबॉडी घेतल्यानंतर काय केले त्यांना ती अँटीबॉडी माहीत होती तर तुमच्याकडे एक डिश आहे तर मी त्या अँटीबॉडीला चिन्हित करतो समजा मी त्याला हा रंग दिला आणि त्यांनी पूर्ण डिश ह्या एंटीबॉडी ने आच्छादित केली आता पूर्ण डिश ही ह्या एंटीबॉडी ने आच्छादित आहे आता तुम्ही ते पेशींचे मिश्रण घ्याल आणि मग त्या पेशी मिश्रणाच्या वरील बाजूला फिरवाल तर आता काय होऊ शकते ह्या पेशींना या विशेष गोष्टीसाठी रिसेप्टर आहेत की जे त्याला जाऊन अडकतात आणि बाकीच्या पेशी ज्या लाल पेशी आहेत निळा पेशी आहेत गुलाबी पेशी आहेत त्या तिथून निघून जातात कारण त्यांच्याकडे चिटकण्यासाठी कुठल्याही प्रकारचे अँटीबॉडी नाहीत तर आता हा एक इमिनो सेपरेशनचा पाया तयार झाला आहे आणि ही एक खूप साधी संकल्पना आहे परंतु तुम्हाला कल्पना असायला हवी की मी येथे का वेगवेगळ्या रंगांचा वापर केला आहे परंतु खरोखर तुम्हाला हे माहीत असायला हवे की तुमचे वेगवेगळे पेशी प्रकार हे ती विशिष्ट एंटीबॉडी दाखवतात की नाही आणि मोटर न्यूरॉन बायलॉजी मध्ये काही खूपशा चांगल्या या घटना आहेत की ज्या झाल्या मी त्याबाबत तुम्हाला काही प्रबंध देईन की ज्याने खरोखरच पूर्ण क्षेत्राच्या प्रगतीचा मार्ग बदलला आहे आणि आता खरोखरच खूपच सुज्ञ घटना E14 मोटार न्यूरॉनच्याबाबतीत घडल्या एक विशिष्ट प्रकारचा एक्स्ट्रा सेल्युलर रिसेप्टर की जो एका जॉन्सन नावाच्या गृहस्थाने शोधून काढला त्याचबरोबर मध्यंतरी 1980च्या दरम्यान मीसोरी नावाच्या माणसाने काम केले परंतु 80sच्या सुरुवातीला एक गृहस्थ होता परंतु मला त्याचे नाव आठवत नाही काही विशिष्ट कारणास्तव माहित नाही पण त्याने एक्सेसरी डोमेनच्या विरुद्ध एक अँटीबॉडी विकसित केली होती आणि या सर्व नंतर एक तिसरा माणूस आला ज्याच्याकडे एक खुप छान कल्पना होती त्याने खरे काय केले त्याने एक टेस्ट बीटसारखी रचना विकसित केली आणि त्यानंतर त्याने सर्व मोटार न्यूरॉन्स बाकीच्या न्यूरॉन्स पासून वेगवेगळ्या केल्या हे अतिशय उत्कृष्ट तंत्रज्ञान होते आणि त्यानंतर त्यांनी मोजदाद केली तर यातून तुम्हाला ते काढून टाकावे लागेल तर तुम्ही कसे करू शकता त्यासाठी दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्ही ते काढू शकता परंतु त्यापासून ती तुम्हाला खूप अवघड पद्धतीने बाजूला काढावी लागेल आणि त्यात त्यांची जोडणी हि खूप व्यवस्थित नसायला हवी आणि हे तुम्हाला जर साध्य करायचे असेल तर तुम्हाला जवळपास 30 मिनिटांची आवश्यकता आहे तुम्ही ते डिशवर ठेवा आणि 30 मिनिटानंतर तुम्ही त्याला वेगळे करू शकता आता ज्या पेशी वेगळ्या केल्या गेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही काही जास्त अँटीबॉडीज टाकू शकता की ज्या वेगवेगळ्या प्रकारची स्पर्धा करून रिसेप्टरसला चिटकन्याचा प्रयत्न करतील आणि मग तुम्ही या पेशी वेगवेगळ्या सेंट्रीफ्यूजला काढून टाकू शकता परंतु त्यासाठी तुम्हाला एक बफर मीडियम वापरावे लागेल आणि मग तुम्ही ते फिरवून संपूर्ण पॉप्युलेशन हे वेगवेगळे करू शकता तर हे इमिनो सेपरेशन ऑफ मोटर न्यूरॉनचा पाया आहे परंतु हे काही व्यवस्थित तंत्रज्ञान नाही आता विचार करा आपण कुठून सुरुवात केली होती तर सर्वात प्रथम आपल्याला काय गरजेचे होते पहिली पायरी म्हणजे विशिष्ट डिसेक्शन अबिलिटी असणे दुसरी पायरी म्हणजे एन्झायमॅटिक दिसोसिएशन आणि तिसरी म्हणजे डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रीफ्युगेशन येथे D म्हणजे डेन्सिटी आणि g म्हणजे ग्रेडियंट सेंट्रीफ्युगेशन तर आता इथपासून पुढे तुम्ही इम्यूनो सेपरेशन करू शकता आणि यामध्ये वेगवेगळ्या पातळ्या आहेत ज्यांच्या गुणांमुळे तुम्हाला हव्या असलेल्या पेशीचे प्युअर पॉप्युलेशन मिळते तर हे जे आहे ते तुम्ही या पूर्ण क्षेत्रांमध्ये साध्य करू शकता आता पुन्हा एकदा आपण पाचव्या आठवड्यातील शेवटच्या व्याख्यानांमध्ये जाऊ तुम्हाला असे वाटते का की त्यात दिलेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे शिकलात किंवा मला माहित नाही तुमच्यापैकी कोणीतरी तशी परिस्थिती येथे मांडू शकते का तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही ह्या विविध टेक्निक्स वापरू शकता या शेवटच्या व्याख्यानामध्ये मी येथे अतिशय गंभीर गोष्ट नमूद करु इच्छितो तरी संपूर्ण गोष्टी यावेळेवर अतिशय अवलंबून आहे जर एखाद्याकडे E14 हा स्पायनल कॉर्ड असेल तर त्यामधील पॅटर्न तुम्ही E15 मध्ये पाहू शकत नाहीत कारण तो पॅटर्न बदलतो तर माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला डेव्हलपमेंटल बायोलॉजी समजून घेणे गरजेचे आहे किंवा कमीत कमी जी डेव्हलपमेंट होत आहे त्यावर बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे की जेणेकरून तुम्ही या सर्व गोष्टी वेगळ्या करू शकता त्यात तुम्हाला नेमके अँटीबॉडी आणि त्यांचे विशिष्ट रिसेप्टर आणि त्यांचा तुम्ही कसा वापर करू शकता हे सर्व कळू शकेल अशाप्रकारे खूप सार्या गोष्टी होत असतात त्यासाठी एक विशिष्ट योजना असते आणि त्या योजनेप्रमाणे या विविध घटना होत असतात डेन्सिटी ग्रेडियंट आणि इम्यूनो सेपरेशन यासहित मी आता हे व्याख्यान थांबवतो पुढील आठवड्यात आपले ध्येय असेल की 2D आणि 3D कल्चर न्यूरॉन्सच्याबाबत समजून घेणे की ज्याचा फायदा हे पूर्ण क्षेत्र कशा पद्धतीने काम करते हे समजण्यासाठी होईल